आता एवढ्या खोलात जायचे कशाला पारंपारिकपणे फार पूर्वीपासून देखील आपण वर दर्शविल्याप्रमाणे काही लोड चाचणी करतो जे तुम्ही 1920 च्या चित्रात पाहू शकता अशा प्रकारे त्यांनी काँक्रीट पाईपची चाचणी केली त्यामुळे तुम्हाला तेथे दिसेल की काँक्रीट पाईपची चाचणी केली जात आहे आणि वजन ते लागू केले जाते भार वाहण्याची क्षमता पूर्ण होईपर्यंत तुम्ही वाळूच्या पिशव्यांसह वजन करत राहता मग तुम्हाला माहिती आहे की ती सुरक्षित आहे आणि ती तुटली तर काय होईल पाईप चिरडला जातो आणि योगायोगाने तुम्हाला आत एक व्यक्ती बसलेली दिसली तर कथा अशी आहे की ही एक व्यक्ती होती ज्याने हा पाईप डिझाइन केला होता आणि त्याला इतका आत्मविश्वास होता त्याने सांगितले की मी आत बसेन मला माहित नाही किती आधुनिक आहेत अभियंते हे करतील पण या व्यक्तीकडे ते करण्याची हिंमत होती असो ही कथा आहे परंतु ही पारंपारिक भार नियंत्रण चाचणी असेल जिथे तुम्ही लोड जोडत राहाल तर तुम्हाला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की या प्रकरणात पाईप किती लोड घेऊ शकतात तथापि आपल्याला हे देखील जाणून घ्यायचे आहे की हे पाईप किंवा कोणतेही साहित्य कसे निकामी होते ते कधी भरण्यास सुरवात होते क्रॅकचा प्रसार कसा होतो त्यामुळे आपल्याला केवळ उच्च पातळी लोडपर्यंतच नव्हे तर उर्वरित भागालाही प्रतिसाद मिळावा असे वाटते ज्याला सॉफ्टनिंग असे म्हणतात ज्याला आपण धातूंमध्ये पाहतो ज्याला हार्डनिंग असे म्हटले जाते जेथे उत्पादन मिळते आणि नंतर उत्पन्नानंतर ताण वाढतो याला हार्डनिंग म्हणतात आणि याच्या उलट सॉफ्टनिंग असते जेव्हा तुम्हाला या प्रकारात मऊपणा येतो यालाच वर्ग I प्रतिसाद म्हणतात नमुन्यातील किंवा नमुन्याच्या बाहेरील काही लवचिक घटकांमुळे तुम्हाला स्नॅपबॅक होतो ज्याच्यामुळे हे घडत आहे मी तुम्हाला काही उदाहरणे दाखवतो की एक नमुना तुम्हाला वर्ग II प्रकारचा प्रतिसाद कसा देऊ शकतो या दोन्ही बाबतीत असे घडते कारण सामग्री मऊ होत आहे जसे की काँक्रीट खडक सिरॅमिक्स हे साहित्य मऊ करणारे पदार्थ आहेत भार नियंत्रण आणि ते काय करू शकते किंवा विस्थापन नियंत्रण यामधील फरक पाहण्याचा वरील दुसरा मार्ग आहे समजा तुमच्याकडे एक नमुना आहे जो मऊ होत आहे आणि तो लोड विस्थापन कर्व्ह देईल जर तुम्ही लोड कंट्रोल करणार असाल तर लोड नेहमी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो मशीन भार वाढवत असते त्यामुळे या टप्प्यावर नमुना जास्त भार घेऊ शकत नाही आणि म्हणून तो अयशस्वी होतो परंतु जर तुम्ही विस्थापन नियंत्रण चाचणी करत असाल तर फक्त विस्थापन वाढत आहे त्यामुळे या टप्प्यावर विस्थापन चालूच राहते वाढवणे आणि प्रतिक्रिया म्हणजे भार ज्याचे मोजमाप देखील केले जाते आणि तुम्हाला हा पूर्ण कर्व्ह मिळेल त्यामुळे तुम्हाला सतत वाढत जाणारे सिग्नल मिळावेत अशी चाचणी करणे हे नेहमीच उद्दिष्ट असते त्यामुळे सतत वाढत जाणारा सिग्नल ज्यावर अवलंबून असतो तो निर्णय चाचणीबद्दलची तुमचा समज आणि या समजातून आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चाचणी कशा करू शकतो याची उदाहरणे मी तुम्हाला दाखवीन समजा आपल्याला कॉम्प्रेशन टेस्ट करायची आहे सिलेंडर किंवा प्रिझम म्हणा आणि आपल्याला एक युनिऍक्सिल कॉम्प्रेशन चाचणी करायची असेल तर आपण सर्वांनी लाल पाहिले आहे की एका विशिष्ट भाराच्या पलीकडे नमुना फक्त अपयशी ठरतो वरील आकृतीत आपण आलेख पाहू शकता उच्च पातळीनंतरही वर्तन कमी ताकदीचे काँक्रीट मध्यम मजबुतीचे काँक्रीट आणि उच्च शक्तीचे काँक्रीट आहे म्हणजे सुमारे 20 MPa हे अनुक्रमे 40 MPa आणि हे 100 MPa आहे तुम्हाला असे आढळून आले आहे की सर्व प्रकरणांमध्ये नमुन्याची लवचिक श्रेणी असते एक नॉन लिनियर शिखरावर पोहोचतो आणि नंतर तो सोडत राहतो हाच सॉफ्टनिंग रिस्पॉन्स आहे जो आपण कॅप्चर करू इच्छितो नॉन रेखीय विश्लेषणासाठी मजबुतीकरण कंक्रीट रचना आवश्यक आहे जर आपण लोड कंट्रोल केले तर आपल्याला उच्च पातळीच्या पलीकडे काहीही मिळणार नाही परंतु आपल्याला ते कॅप्चर करणे आवश्यक आहे तथापि आपण हे पाहू शकतो की जेव्हा कॉंक्रिट खूप ठिसूळ असते विस्थापन खूप बदलत नाही एक्सिल स्ट्रेन फारसा बदलत नाही म्हणून जर आपण चाचणी किंवा नियंत्रणासाठी फक्त विस्थापन किंवा एक्सिल स्ट्रेन वापरणार असू तर आपल्याला उच्च शक्तीच्या कंक्रीटचा प्रतिसाद मिळणार नाही म्हणून आपल्याला आणखी काहीतरी शोधावे लागेल जे नेहमी वाढत आहे आणि उत्तर आहे परिघीय विस्थापन ज्याप्रमाणे काँक्रीट संकुचित केले जाते ते पसरते विस्तारते आणि हा विस्तार पहिल्या क्रॅकिंगनंतर नेहमीच वाढत असतो पूर्वी आपण ऍक्सिल ताण पाहत होतो आणि म्हणून जर तुम्हाला त्याच नमुन्यांचे सरकमफरनशिअल स्ट्रेन दिसले तर आपल्याला आढळले की कोणत्याही थेंबाशिवाय नमुना नेहमी असा असतो की सरकमफरनशिअल स्ट्रेन वाढत आहे त्यामुळे जर आपण चाचणी अशा प्रकारे नियंत्रित करणार आहोत तर तुम्हाला स्थिर प्रतिसाद मिळेल आणि हे तुम्ही मोजू शकता असे नाही की तुम्ही हे करता तेव्हा तुमच्याकडे एक्सिल स्ट्रेन नसेल जो महत्त्वाचा आहे तुम्ही एक्सिल स्ट्रेन मोजू शकता परंतु परिघीय ताणासह नियंत्रण करा जेणेकरुन आपण सामान्यतः असेच करतो आपण नियंत्रण देखील स्विच करू शकतो उदाहरणार्थ वर आमच्याकडे एक्सिल स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह व्हरसेस सरकमफरनशिअल स्ट्रेन आहे आपल्याला जे आढळले आहे ते सुरुवातीला सरकम फरनशिअल स्ट्रेन जास्त वाढत नाही म्हणून तुम्ही काय कराल ते अक्षीय नियंत्रणासह चाचणी सुरू करा आणि परिघीय वर स्विच करा नंतर स्विच ओव्हर पॉईंटवर ते जिथे स्विच केले जाते ते आहे कारण तुम्हाला चाचणी सुरू करायची आहे जसे की तुमच्याकडे काही सेन्सिबल पॅरामीटर आहे म्हणून तुम्ही चाचणीची सुरुवात एक्सिल सह करू शकता किंवा तुम्ही लोड कंट्रोल देखील करू शकता आणि नंतर तुम्हाला हवे तेव्हा परिघीय स्विच करा तर हे विस्थापन विरुद्ध वेळ आहे म्हणून जे केले गेले ते असे ठरले की एक्सियल ताण एका विशिष्ट दराने वाढतच राहील तो एका विशिष्ट बिंदूवर पोहोचतो आणि नंतर तो परिघीय ताणाकडे स्विच केला जातो जो नंतर लिनियर वाढतो म्हणून नियंत्रण एक्सिल स्ट्रेन मध्ये एका लिनियर वाढीपासून एका विशिष्ट बिंदूपर्यंत स्विच केले जात आहे आणि नंतर परिघीय ताणावर स्विच केले जात आहे त्यामुळे चांगल्या नियंत्रण प्रणालीने आपल्याला एका पॅरामीटरवरून दुसर्या पॅरामीटरवर स्विच करण्याची परवानगी दिली पाहिजे आणि आपल्या प्रयोगशाळांमध्ये आपण सामान्यत लोडसह चाचणी सुरू करू नियंत्रण आणि नंतर काही स्ट्रेन कंट्रोलवर स्विच केलेले चाचणीनुसार एक्सियल आणि परिघीय असू शकते तर या आपल्या गटाच्या काही चाचण्या आहेत ज्यात सामान्य कॉंक्रिट उच्च स्ट्रेन कॉंक्रिट आणि फायबर रीइन्फोर्स कॉंक्रीटचे वर्तन दर्शविते आणि तुम्ही पाहू शकता की आपण उच्च स्ट्रेन कॉंक्रिटची वर्तणूक कॅप्चर करणार आहोत जरी खूप स्नॅपबॅक आहे मी याबद्दल याआधी बोललो स्नॅपबॅक म्हणून तुम्हाला असे दिसते की जेव्हा आपण खूप जास्त ताणलेले काँक्रीट करतो तेव्हा काँक्रीट इतके ठिसूळ असते की त्यात सतत विकृती वाढत नाही काही वेळाने नमुने फुटू लागतात पण तरीही आपल्याला हे कॅप्चर करायचे आहे कारण स्ट्रक्चरल एनालिसिसमध्ये हा नमुना किंवा हा कंक्रीट कसा अयशस्वी होणार आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे आणि हे समजून घेण्याचा एक फायदा देखील येथे आपण पाहतो आपण उदाहरणादाखल दाखवले आहे की तेच कॉंक्रिट जोडून त्याचे उच्च पातळी वर्तन लक्षणीयरीत्या बदलू शकते म्हणून वरील आकृतीत तेच कॉंक्रिट आहे निळी रेषा लाल रेषेसारखीच असते पण निळ्या रंगात 80 किलो स्टीलचे असतात तर लाल रेषेत नसते तर हे मोजून आपण काँक्रीटचे अभियंता देखील करू शकतो आपण काँक्रीटमध्ये बदल करू शकतो जेणेकरुन ते इतके ठिसूळपणे वागत नाही आणि यासाठी आपल्याला ते मोजावे लागेल आणि ते मोजण्याचा एकमेव मार्ग म्हणजे एक नमुना चाचणी करणे जिथे आपल्याकडे एक साखळी असते जी नमुन्याभोवती ठेवली जाते जी परिघीय ताण मोजत असते आणि त्याव्यतिरिक्त आपल्याकडे एक्सियल ताण मोजण्यासाठी उपकरणे असावी लागतात आपल्याला ऍक्सिल ताण हवा आहे परंतु ऍक्सिल ताण मिळविण्यासाठी आपण परिघीय ताण देखील मोजला पाहिजे आणि नियंत्रित केला पाहिजे म्हणून ही एक अतिशय अवघड चाचणी आहे परंतु एकदा आपल्याकडे चांगली प्रणाली आणि कोणीतरी जाणकार असल्यास आपल्याला अशा प्रकारचे प्रतिसाद सहज मिळू शकतात स्ट्रेस स्ट्रेन कर्व्ह आपल्या एका विद्यार्थ्याने स्टेफीने दिले आहे जिथे ती वेगवेगळ्या प्रकारच्या कॉंक्रिटचे प्रतिसाद पाहत आहे हे साधे कॉंक्रिट आहे आणि हे फायबर रेइनफोर्सडकॉंक्रिट आहेत आणि ती थोडीशी जोडल्यास काय परिणाम होतो ते पहात आहे 20 KG 30KG आणि 45 KG फायबरस हे आपल्याला विकृती कशी बदलते हे त्यामुळे सांगते की उच्च पातळीनंतरचे वर्तन कसे बदलत आहे किंवा नमुन्याचे फेल्युअर बिहेव्हिअर कसे बदलत आहे किंवा आपण मिसळत असताना काँक्रीट बदलत आहे म्हणून हे चाचणी प्रकार आपल्याला त्याचे स्पष्टीकरण देते म्हणून मी विस्थापन वापरून चाचणी नियंत्रित करण्याच्या शक्यतेबद्दल बोललो काहीवेळा आपण हे देखील एकत्र करू शकतो उदाहरणार्थ वरील स्ट्रेस डिसप्लेस कर्व्ह आहे असे लोक आहेत ज्यांनी नियंत्रित करण्यासाठी ऍक्सिल ताण आणि विस्थापन एकत्र केले आहे एक नवीन पॅरामीटर शोधून नियंत्रणासाठी वापरले जाते जेणेकरून ते कर्व्हबनवता येईल जेथे नवीन नियंत्रण पॅरामीटर X आहे जे N च्या वेळा भार अधिक Y पट विस्थापनाचे संयोजन असू शकते म्हणून नवीन पॅरामीटरचा शोध लावला आहे ज्याचा कोणताही भौतिक अर्थ नाही नवीन दिलेला पॅरामीटर नेहमी वाढत असतो याचे उदाहरण येथे पाहिले जाऊ शकते म्हणून वरील तणाव चाचणीमध्ये जिथे आपल्याकडे स्टील फायबर रेइनफोर्सड कंक्रीट सिलिंडर आहे ज्याच्या भोवती एक नॉच आहे आणि आपण तणाव चाचणी करण्याचा प्रयत्न करीत आहोतआपण ते दोन ठिकाणी चिकटवले आहे आणि हे वेगळे खेचले जात आहे त्यामुळे याचे विस्थापन कॅप्चर करण्याचे दोन मार्ग आहेत एकतर आपण ट्रान्सड्यूसर लावतो जो आपल्याला क्रॅक कसा उघडत आहे हे सांगतो आणि तो कंट्रोल व्हेरिएबल असेल तर मला हे लाल रेषेचे वर्तन दिसेल वरील प्रतिमा जी अपेक्षेप्रमाणे आहे किंवा मला लोड पिस्टनची विस्थापन दिशा माहित आहे मला पॅरामीटर्सचा एक संच शोधून काढावा लागेल जो विशिष्ट प्रकारे अक्ष दर्शवेल म्हणून मी व्हेरिएबल X नियंत्रित करतो ज्यामध्ये विस्थापनाचा एक घटक असतो आणि लोडचा एक घटक असतो आणि मी मशीनला सांगतो की हा X एका विशिष्ट प्रकारे वाढवत रहा आणि मला असे वर्तन मिळेल जे चाचणी चालवण्यासाठी आता स्थिर आहे आणि मग मी करू शकेन जो काही प्रतिसाद असेल ते कॅप्चर करा एकतर मला नक्की माहित आहे की नेहमी काय वाढणार आहे आणि मी ते मोजतो किंवा मी पॅरामीटर्सचे संयोजन शोधतो जे नेहमी वाढणार आहे म्हणून या अशा गोष्टी आहेत ज्यांना पुन्हा थोडा अनुभव आणि चाचणी आवश्यक आहे ते कसे केले पाहिजे हे शोधण्यात त्रुटी आणि जेव्हा तुमच्याकडे स्नॅपबॅक नावाचे वर्तन असते तेव्हा हे मूलभूतपणे महत्त्वाचे असते स्नॅपबॅक हे असे आहे जेव्हा विस्थापन कमी होते आणि 80 च्या दशकापर्यंत लोक कधीच विश्वास ठेवत नाहीत की हे खरे आहे लोकांना असे वाटले की हे अशक्य आहे हे असे आहे की काही लोक चाचणी चुकीची करत आहेत आणि तेच घडत आहे परंतु सर्व काही मी तुम्हाला खरी चाचणी डेटा दाखवत आहे जिथे हे घडत आहे आणि होते तिथे एक प्राध्यापक सुरेंद्र शाह आहेत जे यावर बराच वेळ घालवतात आणि तुम्ही त्यांना या कोर्सच्या दुसर्या लेक्चरमध्ये त्यांनी केलेल्या इतर कामांबद्दल बोलताना ऐकू शकाल आणखी एक वेळ जेव्हा तुम्ही स्नॅपबॅक पाहू शकता जेव्हा तुम्ही खूप लांब नमुना वापरता समजा तुम्ही कॉंक्रिट किंवा खडकाच्या खूप लांब नमुन्यावर टेंशन चाचणी केलीत तर आपल्याला जे आढळते ते एका विशिष्ट ताणानंतर आहे एक क्रॅक असेल जो उघडेल म्हणून सर्व विकृती फक्त या क्रॅकवर होत आहे बाकीचे फक्त लवचिक आहे म्हणून आकृतीकडे परत जाताना मी तुम्हाला एक स्प्रिंग आणि एक ठोस नमुना दाखवला आहे जे घडत आहे वरील प्रतिमेमध्ये काँक्रीटचा एक लवचिक स्प्रिंग म्हणून काम करणारा भाग आहे आणि तो मऊ करणारा घटक आहे त्यामुळे नमुना जितका मोठा तितका नमुन्याचा लवचिक भाग जास्त असतो वरील विकृती आलेखात तो क्रॅकचा प्रतिसाद दर्शवतो जर मी संपूर्ण गोष्ट मोजत असेल तर लवचिक भाग जोडल्यास मला स्नॅपबॅक मिळेल तेथे एक आहे लोट ऑफ स्नॅपबॅक म्हणजे काय स्नॅपबॅक म्हणजे जेव्हा आपण अनलोड करत असतो तेव्हा लवचिक भागातून ऊर्जा परत येत असते वरील आकृतीत दाखवल्याप्रमाणे तुमच्या लोड डिस्प्लेसमेंटमध्ये पहिला भाग सरळ जात आहे आणि बट सॉव्ड भाग सॉफ्टनिंग करत आहे म्हणून जेव्हा तुम्ही जोडता तेव्हा जर पहिला भाग वर्चस्व असेल तर तुम्हाला वरील इमेजमध्ये चिन्हांकित केल्याप्रमाणे स्नॅपबॅक प्रकारची वागणूक मिळेल लवचिक भाग किंवा त्याच नमुन्यात जर तुम्ही क्रॅकपासून खूप दूर मोजत असाल ज्यामध्ये भरपूर लवचिक भाग असेल तर तुमच्यामध्ये मऊपणा येत आहे आणि चाचणी अस्थिर आहे म्हणजे आपल्याला कुठे ठेवायचे आहे हे शोधून काढावे लागेल ते ट्रान्सड्यूसर आणि आजकाल बर्याच चाचण्यांमध्ये आपण एक नॉच ठेवतो जेणेकरून आपल्याला कळेल की क्रॅक कोठून सुरू होणार आहे आणि ट्रान्सड्यूसर कुठे ठेवणार आहे हे स्नॅपबॅकचे उदाहरण आहे आता या आपल्या एका रिसर्च स्कॉलर सचिन पॉलच्या चाचण्या आहेत या चाचण्या कशा केल्या जातात हे तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तर हे टेक्सटाइल रिइन्फोर्स्ड कॉंक्रिट आहे त्यामुळे हे अतिशय डक्टाइल कंपोझिट आहे जिथे तुम्ही सिमेंटीशिअस मोर्टारमध्ये काचेचे एम्बेड केलेले आहेत आणि सचिन चालवत असलेल्या चाचणीची शक्यता अशी आहे की आपण व्हिडिओ एक्सटेन्सोमीटर वापरू शकतो आतापर्यंत आपण ट्रान्सड्यूसर एक्स्टेन्सोमीटर बद्दल बोललो आहोत जे नमुन्यावर लावले जातात परंतु आजकाल आपल्याकडे हे अत्याधुनिक व्हिडिओ एक्स्टेन्सोमीटर आहेत जे व्हिडिओ कॅमेराद्वारे लहान मोजमाप करतात नमुन्यावरील बिंदू आणि स्ट्रेनची गणना करणे आणि हे शक्य आहे की तुम्ही चाचणी नियंत्रित करण्यासाठी या स्ट्रेनचा वापर करू शकता आणि त्याव्यतिरिक्त तुमच्याकडे हे अक्षीय विस्तारमापक देखील असू शकतात जे क्रॅक कसे आहेत ते पहात आहेत म्हणून हे काही गुण किंवा अधिक तपशील आहेत या व्हिडिओ एक्स्टेन्सोमीटर्सपैकी जे आता उपलब्ध आहेत जेणेकरुन नमुन्यावर काही न टाकता परंतु प्रतिमा किंवा प्रतिमेची मालिका पाहून किंवा प्रतिमा कशा बदलत आहेत ते समजून घेऊ शकता स्ट्रेन काय आहेत ते शोधा आणि ते नियंत्रणासाठी वापरा आणि अशा काही गोष्टींसह तुम्हाला प्रतिसाद मिळू शकतो जो येथे टेंशनच्या अधीन असलेल्या टेक्सटाइल रिइन्फोर्स्ड पॅनेलमध्ये विरुद्ध ताण दर्शविला आहे आणि येथे तुम्हाला दिसेल की तेथे एक लवचिक भाग आहे त्यानंतर तेथे क्रॅक आहेत आणि अधिकाधिक क्रॅक उघडण्यास सुरवात होते त्यामुळे हे आपल्याला वागण्याचे वेगवेगळे झोन सांगेल ज्यासाठी तो त्याचे काम करत आहे म्हणून सचिन टीआरसीवर चाचणी स्पष्ट करताना सचिनचा व्हिडिओ तुम्हाला नंतर दिसेल मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण नॉच्ड स्पेसिमेन असलेल्या नमुन्यावर बरीच चाचणी करतो नॉच्ड स्पेसिमेन असलेल्या नमुन्याचा वापर करण्याची कल्पना वरील प्रतिमेत नमुना काय आहे हे तुम्हाला स्पष्टपणे दिसणार नाही परंतु मुळात तो एक नॉच असलेला सिलेंडर आहे आणि आपण तणाव लागू करतो कारण आपण तणाव क्रॅक उघडण्याची वर्तणूक काय आहे हे जाणून घ्यायचे आहे ज्याला σ w वर्तन म्हणतात म्हणून आपण एक नॉच्ड स्पेसिमेन ठेवतो कारण आपल्याला माहित आहे की क्रॅक फक्त तिथेच उघडेल आपण ते नियंत्रित करू शकतो म्हणून तुम्ही येथे पहा की हे नमुने अतिशय जड उपकरणाने तयार केले आहेत आपल्याकडे ही अक्षीय विस्थापन मोजणारी प्रणाली आहे आणि मग तुमच्याकडे येथे क्रॅक उघडण्याचे मोजमाप करणारी ही गॅझेट्स आहेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता आपण लोड लागू करू शकतो आणि क्रॅक कसा उघडत आहे ते पाहू शकतो आणि स्ट्रेस क्रॅकचे वर्तन कशासह आहे ते शोधू शकतो आणि तुम्हाला वरीलप्रमाणे कृती मिळू शकते ती कोअरवरची चाचणी आहेत तुम्ही नमुना कसा आहे ते पाहू शकता आणि तुम्ही पाहू शकता की नॉचभोवती तीन एक्सटेन्सोमीटर आहेत आणि क्रॅक माऊथ ओपनिंग डिस्प्लेस CMOD हा क्रॅक आहे तोंड उघडण्याचे विस्थापन म्हणूनआपण चाचणी नियंत्रित करतो की क्रॅक तोंड उघडण्याचे विस्थापन नेहमीच वाढत असते आणि आपण पाहू शकता की साध्या काँक्रीटची एखादी गोष्ट हिरवी वक्र देते ही हिरवी वक्र जी जवळजवळ कोणतीही ताण किंवा भार वाहून नेण्याची क्षमता दर्शवत नाही क्रॅक तो फसला तुम्ही हे उघडण्याचा प्रयत्न करत आहात आणि अचानक ते तुटते पण सुमारे 20 किलो फायबर असलेली एखादी वस्तू काही भार वाहून नेण्याची क्षमता 40 किलो फायबर असते आणि हे M70 कॉंक्रिटसारखे असते तर अगदी ठिसूळ काँक्रीटमध्ये देखील काही असतात जेव्हा पुलाला क्रॅक पड़तात तेव्हा पुल क्रॅक केले जातात आणि क्रॅक उघडत नाही आणि तुम्ही ही चाचणी करून पाहू शकता ही पुन्हा खूप कठीण चाचणी आहे पण ते शक्य आहे आणि त्याहूनही क्लिष्ट चाचणी आणि ब्राझिलियन स्प्लिटिंग चाचणी करणे खूप आव्हानात्मक आहे आपल्या सर्वांनी ज्यांनी या स्प्लिटिंग चाचणीबद्दल ऐकले असेल त्यांनी स्प्लिटिंग चाचणीचा अभ्यास केला असेल जिथे आपण सिलेंडर घेतो आणि डायमेट्रिक कॉम्प्रेशन लागू करतो आणि ताकद मोजतो आता आपल्याला हे पहायचे आहे की आपण या चाचणीवर नियंत्रण ठेवू शकतो की नाही अशा प्रकारे अचानक अपयश येत नाही ज्याने ही चाचणी केली आहे त्यांना माहित आहे की एका विशिष्ट टप्प्यावर नमुना फक्त तुटतो बरोबर आणि तो अर्धा होतो पण त्यामुळे आव्हान होते अचानक अयशस्वी न होता आपण ही चाचणी चालवू शकतो का हे पाहण्यासाठी आणि आपण दोन स्टील प्लेट्स टाकून ते साध्य केले आपल्याला माहित आहे की क्रॅक त्या दिशेने धावणार आहे कारण ती अशीच भरायची आहे म्हणून आपण दोन स्टील प्लेट्स ठेवतो आणि त्यावर एक क्लिप गेज ठेवतो आणि त्या प्रकारे चाचणी नियंत्रित करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला वर्तन कसे आहे ते पहा आपण COD नियंत्रित करत आहोत आणि वेगवेगळ्या आकाराचे नमुने आहेत तुम्ही पाहता की तुम्हाला लवचिक वर्तन मिळते मग क्रॅक सुरू होते आणि क्रॅक हळूहळू उघडत आहे आपण भार वाहून नेण्याची क्षमता गमावत आहोत आणि नंतर बाहेर पडतो त्यामुळे आपण इतके करू शकतो की त्यातही या चाचणीमुळे तुम्ही एक स्थिर वर्तन मिळवू शकता आणि नंतर डायमेट्रिक कॉम्प्रेशन अंतर्गत क्रॅकचा प्रसार कसा होतो हे समजून घेण्यासाठी याचा वापर करा हीच गोष्ट अननॉच्ड बीम चाचणीपर्यंत वाढवता येते त्यामुळे तुळईची चाचणी जिथे तुम्हाला फाटलेल्या मोड्यूलससाठी वापरावी लागेल आणि तुम्हाला नमुना कसा तुटतो हे देखील पहायचे आहे आणि येथे तुम्हाला एक नमुना दिसेल ज्याला आपण योक म्हणतो जे एका चौकटीसारखे आहे ज्याने एक्सटेन्सोमीटर धरून ठेवले आहे जेणेकरून आपल्याला विस्थापन मिळू शकेल त्यामुळे आपल्याला विस्थापन योग्यरित्या मिळणे फार महत्वाचे आहे बहुतेकदा जे केले जाते ते म्हणजे नमुन्याच्या तळाशी डायल गेज ठेवले जाते चाचणी मशीनच्या तळाशी परंतु याचा अर्थ असा आहे की आपण जे विस्थापन म्हणून पहात आहात त्यामध्ये इतर अनेक विस्थापनांचा समावेश असेल जे फक्त बीमचे विस्थापन नसतात उदाहरणार्थ क्रशिंग आणि सपोर्ट्सचे विस्थापन हे सर्व विस्थापन म्हणून दर्शविले जाईल म्हणून आपण येथे काय करतो ते म्हणजे आपल्याकडे एक फ्रेम आहे जी दोन्ही बाजूला चिकटलेली आहे आणि नंतर आपल्याकडे बार आहे आणि या बारवर एलव्हीडीटी आहे संलग्न करा आणि ते कॉंक्रिटवर चिकटलेल्या एखाद्या गोष्टीवर विसावलेले आहे त्यामुळे आपल्याला खरे विस्थापन मिळते स्टील फायबर रेइनफोर्सडकाँक्रीटचे वर्तन कसे आहे हे जाणून घ्यायचे असल्यास आपण असे काहीतरी का करू वरील प्रतिमेत लाल रेषा कोणत्याही नसलेली तुळई आहे सामान्यत मोड्यूलस फाटण्याच्या चाचणीमध्ये तुम्हाला अचानक अपयश येते आणि तुम्ही त्यावर नियंत्रण ठेवल्यास बरोबर तुम्हाला एक स्थिर वक्र मिळेल तुम्हाला पोस्ट पीक मिळेल त्याच पोस्ट पीक आता 15 किलो 25 किलो 35 किलो आणि 45 किलो स्टील आहेत त्यामुळे एकदा तुम्ही ही चाचणी योग्य प्रकारे केली की आपण किती फायबरचे मूल्यांकन करू शकतो क्रॅकिंगनंतर आपल्याला विशिष्ट ताण मिळावा ज्याचा उपयोग आपण फुटपाथ आणि इतर संरचनांच्या डिझाइनमध्ये करू शकतो पुढील पायरी म्हणजे बीममध्ये नॉच कट असलेल्या नॉच्ड असलेल्या बीम पाहणे आणि नंतर आपण एक एक्स्टेन्सोमीटर ठेवू शकतो आणि आम्ही मोजमाप अधिक सहजपणे करू शकतो स्थिर चाचणी घेणे सोपे आहे आणि तुम्हाला लोडची काही उदाहरणे दिसतात विक्षेपण किंवा लोड क्रॅक उघडणे आणि पुन्हा तुम्हाला जोडण्याचा प्रभाव दिसतो हा साधा काँक्रीट 20 किलो आणि 40 किलो आहे आणि हा लवचिक कणखरपणा परिभाषित करण्याचा एक मार्ग आहे म्हणून ही चाचणी देखील बंद लूप सर्वोहायड्रॉलिक चाचणी प्रणालीमध्ये केली जाते आणि वरील आकृतीत तुम्हाला खूप चाचणी घेऊन मिळणारी कृती आहे नसलेली M40 कॉंक्रिट आहे ती सुजाता जोश यांच्या प्रबंधातून आहे जी तुम्हाला तिची काही चाचणी देखील दाखवणार आहे जी ब्लॅक लाइन सोबत आहे 10 किलो आणि 45 किलो फायबरपर्यंत जात आहे आणि आपण पाहू शकता की उर्जा कशी वाढत आहे भार वहन क्षमता कशी वाढत आहे आणि आपण हे देखील पाहू शकता की काही प्रकरणांमध्ये अंतिम भार वाहून नेण्याची क्षमता किंवा कमाल भार वहन क्षमता किती आहे क्रॅक भार वहन क्षमतेपेक्षा जास्त आहे कारण क्रॅकला ब्रिजिंग करतात म्हणून या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही लोड कंट्रोलसह करू शकणार नाही जर तुम्ही लोड कंट्रोल चाचणी केली असेल तर तुम्हाला उच्च पातळीच्या बिंदूच्या पलीकडे काहीही मिळणार नाही चाचणी पूर्ण करेल कारण नमुना अचानक तुटतो कारण मशीन फक्त लोड वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर ही स्टेफी स्टीफनची चाचणी आहे जिथे ती एका मोनोटोनिक भागासह ही नॉच बीम चाचणी करत आहे म्हणून ती क्रॅक ओपनिंगच्या 0 5 मिमी पर्यंत नमुना लोड करते त्यानंतर ती खूप चक्रीय चाचणी करते त्यामुळे थकवा कसा येतो हे पाहण्यासाठी या चक्रीय चाचणी आहेत नंतर सुमारे 2 दशलक्ष चक्रानंतर ती भार वाहून नेण्याची क्षमता वाढली आहे की कमी झाली आहे हे पाहण्यासाठी चाचणी चालू ठेवते येथे आपण उदाहरणार्थ पहात आहात की तेथे काही अवशिष्ट नुकसान आहे म्हणून या चाचण्या आहेत जे आपल्याला फटीग बिहेविहयर कसे करतात हे सांगतात काँक्रीट असेल आणि या प्रकरणात क्रॅक्ड फायबर रेइनफोर्सडकाँक्रीट आहे आता या प्रभा मोहनदासच्या काही मनोरंजक चाचण्या आहेत ज्या प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्सच्या एकअक्षीय तन्य वर्तनाकडे पाहत आहेत म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलेली ही आकृती आहे तिथे फ्रेम आहे हे स्तंभ आहेत आणि क्रॉस हेड आहे तेथे स्तंभ आहे आणि स्ट्रँडला पकडलेल्या पकड आहेत तेथे एक स्ट्रँड आहे ज्याची चाचणी केली जात आहे जी तेथे पकडली जाते आणि मग आपण वर्तन काय आहे हे पाहण्याचा प्रयत्न करतो तेथे पॅरामीटर्स आहेत आणि तुम्हाला ते देखील व्यवस्थित पकडले पाहिजे त्यामुळे तुम्हाला काही विशेष पकडांची गरज आहे हे दिसत नाही अन्यथा स्ट्रँड घसरायला लागतात आणि याच्या मदतीने तुम्हाला हे सर्व भाग मिळू शकतात प्रतिसादाचे हे सर्व पैलू जे महत्त्वाचे आहेत हा एक सामान्य प्रतिसाद आहे जो तुम्हाला मिळेल हे स्ट्रँडचे ताणतणाव वर्तन आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला खूप छान लवचिक भाग सापडतो याचा अर्थ असा आहे की आपण लवचिक शासन खूप छानपणे कॅप्चर करण्यास सक्षम आहोत त्यानंतर उत्पन्न मिळते नंतर स्ट्रँडची पहिली वायर दुसरी वायर तिसरी वायर आणि शेवटी संपूर्ण स्ट्रँड फुटेपर्यंत लोड वाढतच जातो तर माझ्यासाठी हा एक सुंदर प्रतिसाद दर्शवितो जेव्हा तुम्ही भार वाढवता किंवा ताण वाढवता तेव्हा स्ट्रँडचे वर्तन कसे असते आणि यासाठी आपल्याला एक चाचणी मशीन आवश्यक आहे जे त्याच दराने विस्थापन लागू करू शकते आणि त्याचा विस्थापन दर बदलत नाही किंवा जेव्हा अचानक बदल होतो तेव्हा लोड लागू करणे थांबवा आपण येथे पहाल की येथे वायर तुटलेली आहे परंतु तरीही मशीन पूर्णपणे लोड न थांबवता किंवा सोडल्याशिवाय चाचणी सुरू ठेवण्यास सक्षम आहे प्रभासच्या कार्याचा विस्तार म्हणजे कॉंक्रिटमधून प्रीस्ट्रेसिंग स्ट्रँड्स बाहेर काढणे पाहणे म्हणून हे तेच मशीन आहे परंतु येथे फक्त स्ट्रँडऐवजी आता ती चाचणी मशीनमध्ये जोडलेली एक छोटी फ्रेम पकडत आहे आणि आपल्याकडे काँक्रीटचा एक ब्लॉक आहे या काँक्रीटच्या आत एक स्ट्रँड आहे तुम्ही स्ट्रँड प्रक्षेपित होताना पाहू शकता स्ट्रँड पाचरच्या तळाशी धरलेला आहे आणि फ्रेम वरच्या वेजवर धरली आहे आणि ही संपूर्ण गोष्ट हळू हळू खेचली आहे काँक्रीट ब्लॉकमधून स्ट्रँड बाहेर काढला जात आहे तर ती वर्तणूक समजून घेणे आणि ते केव्हा आणि कसे बाहेर काढले जाते हे पाहणे ही कल्पना आहे तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला अशा प्रणालीची आवश्यकता आहे ज्यामध्ये आपण हे ठेवू शकाल आणि पुरेसा भार आणि विस्थापन स्थिरता असलेली एक मोठी जागा असेल ही चाचणी चांगली आहे वरील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे ठराविक प्रतिसाद असेल येथे आपण बाँडचा ताण पाहत आहोत एम्बेडेड लांबी आणि स्लिपने भागलेला नाममात्र बॉण्ड स्ट्रेस लोड आहे आणि येथे तिचा ताण आणि स्लिप लाईव्ह एंड स्लिप लाइव्ह यांच्यातील संबंध आहे म्हणजे काय लोड केले जात आहे आणि फ्री एंड जो दुसर्या टोकाला आहे तो प्रतिसादाचा ग्रीन लाइन प्रकार आहे त्यामुळे तिच्या आधारे ती पॅरामीटर्सची गणना करते आणि एक व्हिडिओ असेल जिथे प्रभा ही चाचणी कशी करते हे स्पष्ट करेल तर मी तुम्हाला खूप धन्यवाद देऊन थांबतो क्लोज लूपमध्ये गोष्टी तोडण्यात मजा करा